सुप्रभात तर आम्ही वेगवेगळ्या क्रियांच्या अंतर्गत दगडी बांधकामाची सामर्थ्य आणि वागणूक पहात आहोत आम्ही कम्प्रेशन अंतर्गत दगडी बांधकामांच्या वर्तनाची तपासणी करत होतो आणि आपल्याला बंद दराची द्रावण मिळण्याची शक्यता पाहण्याचा प्रयत्न करीत होतो जी आपल्याला दगडी बांधकामाची संकुचित शक्ती प्रदान करते त्याच्या घटक गुणधर्मांच्या माहितीसह - युनिट आणि मोर्टार आणि सैद्धांतिक चौकट ज्यास आम्ही रेखीय लवचिक आधारावर संकुचिततेमध्ये अयशस्वी होण्याच्या शोधात होतो पूर्वीच्या व्याख्यानात आपण ज्या घटकांकडे पहात होतो त्या घटकांच्या रेषात्मक लवचिक वर्तनाची समज व्याख्यानेचा समारोप करीत असताना आम्ही तपासणी करीत होतो घटक एक रेषात्मक लवचिक पद्धतीने वागतात ही महत्त्वाची धारणा प्रत्यक्षात शारीरिकदृष्ट्या साकारल्याप्रमाणे अपयश यंत्रणा पूर्णपणे स्पष्ट करीत नाही म्हणून हॅलर फ्रान्सिस सिद्धांत जे आम्ही प्रत्यक्षात परिभाषित केले होते त्या घटकांविषयी आपण अपेक्षा केली पाहिजे अशा या रेखीय वर्तनकडे दुर्लक्ष करते आणि मुद्दा असा आहे की आपण युनिट आणि मोर्टारमध्ये दोन्ही गृहित धरणार आहात हे समजविणे कठीण आहे की वीटातील अपयश आणि मोर्टारची चिरडणे प्रत्यक्षात एकाचवेळी घडलेल्या घटनेच्या रूपात कसे घडते हे स्पष्ट करणे कठीण आहे परंतु सैद्धांतिक चौकटीत विकसित झाली या पद्धतीने शारीरिकदृष्ट्या साकारलेल्या घटनेचे औचित्य सांगता आले नाही म्हणूनच या दिशेच्या पुढील घडामोडींनी प्रत्यक्षात मोर्टारच्या एखाद्या अप्रिय वर्तनाकडे पाहण्याची शक्यता तपासली आहे हे एक अवास्तव बनते लवचिक रेषात्मक लवचिक धारणा इंट युनिटच्या प्रथम अयशस्वी होण्याच्या किंवा मोर्टारमध्ये सुरुवातीला क्रशिंग होण्याच्या परिस्थितीसाठी दोन्ही एक अवास्तव समजूत बनते तर ही स्लाइड जी आपण पाहू शकता तेथेच युनिट द्विभाषी तणावाच्या पातळीवर पोहोचला आहे ज्यामुळे क्रॅकिंगच्या कारणास्तव मोर्टारचे क्रशिंग होणे अपेक्षित आहे तथापि जर आपण अत्यंत कमकुवत मोर्टार पहात असाल तर या सिद्धांतानुसार आपण मोर्टारमध्ये चिरडणे आवश्यक आहे जे अगदी लवकर सुरू होते आणि विटांच्या युनिटमध्ये अपयशी ठरले जे पुन्हा सहकार्याच्या वास्तविक घटनेचे स्पष्टीकरण देत नाही दोन दरम्यान क्रिया तर आपल्याला F आणि D च्या मूल्यांमध्ये असमानता दिसली जी आपल्याला विटा युनिटमध्ये क्रॅक केल्याने मोर्टारमध्ये कनफाईंडमेंट गमावल्यामुळे मोर्टारमध्येच अपयशी ठरते हे स्पष्ट झाले नाही तर आम्ही जो विस्तार पाहणार आहोत जो परीक्षण करण्यासाठी उपयुक्त आहे तो एक मार्ग आहे ज्यावर आपण विचार करतो की मोर्टार एक अप्रिय रीतीने वागतो आता मोर्टार आणि युनिट दरम्यान आपण सहमत आहात की युनिटचे वर्तन हा ठिसूळ सामग्री आहे बहुदा रेषीय प्रतिसादाच्या अगदी जवळ आहे आणि तेथे रेषात्मक लवचिक वर्तन विचारात घेणे ठीक आहे परंतु एक रेखीय वर्तन आणि एक पहा मोर्टार स्वतः च्या उदासीन वर्तन आहे म्हणून आम्ही या दृष्टिकोनाच्या आधारे पहात आहोत 1969 चा हिल्स्डॉर्फचा Hilsdorf's दृष्टिकोन आणि जर आपण दोघांच्या दरम्यान सहकार्याकडे पहातो तेव्हा मी तुम्हाला दाखवलेली प्रारंभिक स्लाइड आठवते तर मोर्टार आणि युनिट जेथे ताणतणावाचा मार्ग आहे युनिटमध्ये प्रिझममध्ये मोर्टारच्या ताणतणावाच्या मार्गाचे देखील एक अप्रिय वर्तन होते आणि त्यालाही अप्रिय प्रतिसाद असतो आणि आपण पाहू शकता की हे युनिट आणि मोर्टार दोन्हीमध्ये अयशस्वी होण्याची एकसारखी घटना आहे म्हणूनच अपयशासाठी एखाद्या सैद्धांतिक चौकटीचे वर्णन करण्याचा खरोखर हाच अधिक योग्य आधार असेल तर मग काय महत्त्वाचे आहे की आपल्याकडे युनिटच्या अपयशाचे विश्लेषणात्मक रूप आणि मोर्टारच्या अपयशाचे विश्लेषणात्मक स्वरूप आणि अनुकूलतेच्या घटकांचा विचार करणे आणि समतोल या दोनचा वापर करण्यास आणि अंतिम अभिव्यक्ती लिहिण्यास सक्षम असेल तर आपण तेच पहात आहोत म्हणून युनिट ज्या अवस्थेत विभाजित होणार आहे त्याआधी आम्ही याकडे पाहिले वीट दगडी बांधकामाच्या युनिटमध्येच अनैतिक कम्प्रेशन आणि अनैतिक तणाव यांच्या दरम्यान सरळ रेखा अपयशी पृष्ठभाग जर आपण अक्षीय कम्प्रेशन पहात आहात ज्यास आपण वीट युनिटच्या अक्षीय कॉम्पॅरेसी सामर्थ्याचा अंदाज घेऊ शकता एका सपाटनिहाय कम्प्रेशन चाचणीमधून वीट युनिटची अनैतिक कॉम्पॅरिटी सामर्थ्य आणि आपणास fbc प्राप्त होईल विटाची एकसंध संकलन शक्ती आपण वीट युनिटवर थेट ताणतणावाची चाचणी करता आणि वीट युनिटची थेट तन्यता प्रबलता स्थापित करता आणि हे एक सरळ रेखा अपयशी प्लेन आहे ज्याच्या अंतर्गत आपण विटा फुटणार आहे त्या अवस्थेत मिळेल तर हॅलर फ्रान्सिस अभिव्यक्तीमध्ये आपण यापूर्वी वापरली आहे आता आपण मोर्टार आणि मोर्टारचे काय होते ते परीक्षण करूया आणि आपण हे समजून घेतो की जेव्हा आपण मोर्टारवर अनैतिक कॉम्प्रेसिव्ह चाचणी करतो तेव्हा ते अनैमिकल कम्प्रेशनखाली असते परंतु कॉम्प्रेशनमध्ये मोर्टार त्रिकोणीय कम्प्रेशनच्या अवस्थेत जाते म्हणूनच आपल्याला मोर्टारमध्ये मर्यादीत पद्धतीने कोणती शक्ती मिळते हे स्पष्ट करण्यासाठी आपल्याला मोर्टारची अनैतिक कॉम्पॅरिटी सामर्थ्य बदलणे आवश्यक आहे तर त्रिकोणीय कॉम्प्रेसिव्ह तणाव त्रिकोणीय कम्प्रेशनसह तणावाची मल्टिऑक्सियल स्टेट ही एक गोष्ट आहे ज्याचा आपण खाते करण्यास सक्षम असावे आणि म्हणूनच जर आपण σjy आणि σjx असलेले द्विपक्षीय संपीडन विरूद्ध अक्षीय संक्षेप पाहत असाल तर अनन्य चाचणीमधून संयुक्त सामग्रीची अनैतिक संकुचित शक्ती fj आहे हे जाणून हे लक्षात आले आहे की कम्प्रेशनमध्ये त्रिकोणीय अवस्थेच्या अधीन राहिल्यास मोर्टारसाठी आपल्याला मिळणारी वर्तन एक रेषीय नमुना पाळते हे समजून घेण्यामागील महत्त्वाचे पैलू म्हणजे कोणत्या घटकाद्वारे हे वाढणार आहे त्या रेषेचा उतार वापरला जातो आणि हे मुळात ठोसवर घेतलेल्या चाचण्यांवर आधारित आहे तर आपण येथे ज्या मॉडेलकडे पहात आहोत ते थेट कॉंक्रिटपासून येत आहे 20 व्या शतकाच्या अगदी सुरुवातीच्या काळात विकसित केले गेले आणि हे असे आहे की मोर्टारच्या कॉम्प्रेशनमधील अपयशाची शक्ती ही अनियंत्रित कॉम्प्रेसिव्ह ताकद प्लस कॉम्पॅरेसिव्हचा एक जोड आहे पार्श्व दिशेचा ताण प्रायोगिक निरीक्षणाद्वारे अनुभवानुसार येतो तर हे तो अपयशी पृष्ठभाग आहे जे आपण मोर्टारच्या संकुचिततेमध्ये तणावाच्या बहु अक्षीय स्थितीसाठी वापरू आम्हाला संयुक्त च्या तणावाच्या संदर्भात हे पुन्हा लिहिण्यात रस आहे आणि म्हणूनच तो फक्त मोर्टारच्या संयुक्त साहित्याच्या अनियंत्रित संकुचित सामर्थ्याच्या ज्ञानाने σjx च्या दृष्टीने पुन्हा लिहिण्यात आला आहे jx14 1z fj म्हणूनच आपण पाहिलेली ही शेवटची अभिव्यक्ती अपयशाच्या क्षणी आम्हाला अक्षरशः देत आहे हे सांगते की अपयशाच्या बिंदूच्या अगदी आधी मोर्टारच्या जोड्यास किमान पार्श्व बंदी किती उपलब्ध आहे तर σjx हा मोर्टारमधील बाजूकडील तणाव आहे तर आता अभिव्यक्ती एकतर संकुचित शक्ती आणि z दिशेने येणारा ताण जे आम्हाला दगडी बांधकामा असेंब्लीच्या अपयशासाठी स्थापन करू इच्छित आहे त्या दृष्टीने σjx ठीक आहे तर घटकांच्या विफलतेच्या योजनांसह परिभाषित केले तर असे मानले की आता या दोन घटना एकत्र आल्या आहेत द्विपक्षीय तणावात विटांचे विभाजन झाल्यावर किंवा ताबडतोब मोर्टारचे क्रशिंग होते मग आम्ही आमची मूळ समतोल समीकरणे वापरतो आणि पूर्वीच्या स्लाइडमध्ये पाहिलेल्या अभिव्यक्तींचे पुनर्लेखन करतो जेणेकरून भौतिक घटकांमधूनच σz साठी अभिव्यक्ती काढता येईल म्हणून शक्तींच्या समतोलतेपासून आम्ही हे स्थापित केले की वीटच्या जाडीमध्ये वीटातील बाजूकडील ताण असलेल्या σbx हे σjx च्या समान आहे जे मोर्टारमधील बाजूकडील ताण तणाव संयुक्त जाडी tj आहे कारण बंध आहे इंटरफेसवर सुसंगतता आणि समतोल विचारात घेऊन आपल्याला त्यांची अभिव्यक्ती मिळते

बाजूच्या तणावाच्या सामर्थ्यानुसार मागील स्लाइडमध्ये σjx मध्ये असलेले पूर्वीचे अभिव्यक्ती आम्ही लिहू शकलो आहोत युनिटमध्येच बाजूकडील ताणतणावाचा ताण तर आपण मागील अभिव्यक्ती लिहित आहोत मागील स्लाइडमध्ये आपल्यास लक्षात असल्यास मागील अभिव्यक्ती σjx च्या दृष्टीने होती तर σjx ला अभिव्यक्तीतून काढले गेले मोर्टारच्या अपयशाच्या निकषाची अनुभवजन्य अभिव्यक्ती आम्ही ती वापरतो आणि समतोल आणि सुसंगततेच्या विचारात हे परिभाषित केल्यावर आपण एक्सप्रेस σbx चे शब्द पुन्हा लिहितो या विशिष्ट स्लाइडमध्ये हे केले जाते या घटकास एक घटक द्या tj4 1tb नंतर या α ने बदलले जाईल आम्ही अभिव्यक्ती थोडी सुलभ करू शकू तर आता आपल्याकडे मोर्टारच्या अपयशाच्या निकषावरुन आणि मोर्टारसाठी सुसंगतता आणि अभिव्यक्तीमध्ये समतोल वापरुन उद्भवणारे अभिव्यक्ती आहे आणि आता स्वतःच विटाच्या युनिटच्या तणावाच्या तणावात रेषात्मक अपयशाच्या पृष्ठभागावर विचार करण्याद्वारे युनिटसाठीचे अभिव्यक्ती आहे

म्हणूनच हे पुन्हा युनिटमधील ताणलेले तणाव अनुक्रमणिका किंवा वीटच्या अनोळखी परिस्थितीत ताणतणावाच्या तणाव आणि कम्प्रेशनमधील अपयशाचा ताण या संदर्भात परिभाषित युनिटमध्ये σx किंवा σy आहे तर आता आपल्याकडे हे दोन अभिव्यक्ती जोडल्या जात आहेत जर आपण या दोन अभिव्यक्त्यांना विलीन केले आणि यापासून σz काढायचे असेल तर आपल्याला अंतिम परिस्थिती मिळेल कारण आपण मोर्टार अनैतिक कॉम्पेशिव्ह सामर्थ्याबद्दलची ताकद विचारात घेत आहात मोर्टार युनिटची अनियंत्रित सामर्थ्यशाली शक्ती युनिटची तणावपूर्ण शक्ती आणि नंतर सिटमा झेडमध्ये अभिव्यक्ती मिळविण्यासाठी विटांच्या युनिटची अनियंत्रित संकुचित शक्तीची संकुचित शक्ती पुन्हा होईल ही अंतिम अभिव्यक्ती आहे जी हिल्स्डॉर्फ निकषांच्या संदर्भात वापरली जाते तथापि प्रयोगात्मक निकालांच्या तुलनेत थोडेसे विचलन झाले आहे आणि ते खरोखरच असे आहे की आपण असे गृहित धरत आहोत की क्रॉस सेक्शनमधील सर्व बिंदूंवर ताण तणाव एकसारखा होईल जो तणाव नसतो एका बिंदूवर परिभाषित परंतु येथे असा समज आहे की संपूर्ण क्रॉस विभाग तणावाच्या स्थितीत आहे तर अनेक घटकांमुळे तणावाच्या वितरणामध्ये असणारी एकसमानता लक्षात घेणे आवश्यक आहे तर या अभिव्यक्तीमध्ये याचा अनुभवानुसार समावेश केला गेला Uu coefficient of non − uniformity तर ही अ एकरूपता प्रत्यक्षात बर्याच स्त्रोतांकडून येत आहे काही स्त्रोत असे आहेत की आपल्या भूमितीमध्ये परफेक्शन्स असू शकतात ब्लॉकमध्येच आणि नंतर या परफेक्शनचे परिमाण भिन्न असू शकतात ज्यामुळे ताणतणावाची स्थिती वेगळी होऊ शकते दगडी बांधकाम प्रिझममध्येच ब्लॉक करा आपल्यास विटांच्या पृष्ठभागावर अनियमितता असू शकते आणि म्हणूनच काही बिंदूंमध्ये तणावाची एकाग्रता असेल आणि इतर बिंदूंमध्ये तणावाचा लहान स्तर मोर्टार बेड संयुक्त पुन्हा पूर्णपणे परिपूर्ण अशी काहीतरी नाही आणि म्हणूनच पुन्हा तणावग्रस्त ताण नसलेल्या एकसारख्या अवस्थेत पुन्हा योगदान देऊ शकते आणि म्हणूनच आम्ही मागील स्लाइडमध्ये पाहिलेली अभिव्यक्ती या नॉन समानतेच्या परिणामासाठी बदलली आहे आणि एकसमान नसलेला घटक प्रत्यक्षात आणला जातो हे एक प्रकारे प्रयोगात्मक परिणामांशी जुळण्यास सक्षम आहे आणि निश्चितच हे दगडी बांधकामाच्या प्रकारावर अवलंबून आहे जे आपण इतर प्रकारच्या दगडी बांधकामापेक्षा काही बदलण्याकडे पहात आहात तर हे मूल्य प्रत्यक्षात वेगवेगळ्या प्रकारच्या दगडी बांधकामावरील प्रयोगात्मक तपासणीतून येते आपण हे पाहू शकता की आपण सरासरी 1 3 मूल्य स्वीकारू शकता तर 30 टक्के दुरुस्त करणे आवश्यक आहे तथापि मोर्टार आणि वीट युनिटच्या प्रकारानुसार ही मूल्ये साधारणतः 1 1 ते 2 5 पर्यंत भिन्न असू शकतात तर ही सैद्धांतिक चौकट हिलस्डॉर्फ सैद्धांतिक चौकट आपल्याला अपयशी यंत्रणेची वास्तविक शारीरिक व्याख्या देते आणि प्रामुख्याने योग्य आहे कारण ती सामग्रीमधील अस्थिरता अभिव्यक्ती स्वतः तयार करण्यात कमकुवत सामग्री मोर्टार मानते तर रेखीय लवचिक दृष्टिकोनावर आधारित आणि फॉरमॅट्सच्या अस्थिर वर्तनावर आधारीत बेस तयार करणारी काही फॉर्म्युले पाहिली असतील तर ते प्रयोगात्मक परिणामांशी जुळण्यास किती सक्षम आहेत हे आपण पहात आहात दगडी बांधकामातील अपयशी शक्ती मिळवण्यासाठी दोघेही बर्यापैकी चांगले काम करतात विद्यार्थीः सर fj आणि fbc ही दोन्ही एकसमान संकुचित शक्ती आहेत होय तर होय ते खरे आहे fj ही अनियंत्रित संकुचित शक्ती आहे fbc ही युनिटची अनियंत्रित संकुचित शक्ती आहे j संयुक्त सामग्रीची आहे आणि fbt ही युनिटची तन्य शक्ती आहे तर मूळ मुद्दा असा आहे की ही भिन्न घटकांची असेंब्ली आहे ती एक संयुक्त बांधकाम आहे आता जर मला माहित आहे की स्वतंत्र घटकांची शक्ती मी संपीडनात असेंब्लीच्या बळावर पोचू शकतो हे आपण पाहिले आहे की ते व्यसनाधीन नाही ते युनिटची सामर्थ्य आणि विकृति यांच्यात कुठेतरी पडून आहे मोर्टार च्या तर संपूर्ण प्रयत्न त्याकरिता विश्लेषणात्मक चौकटीकडे पाहण्यात सक्षम होण्याचा आहे आणि आपण पाहिले आहे की भूमितीशी ते जोडणे शक्य आहे तर संयुक्त जाडी म्हणजे अल्फा प्राइम म्हणजे काय संयुक्त जाडीचे प्रमाण आपल्याकडे 4 1 हा घटक देखील आहे जो येथे येतो आणि नंतर वैयक्तिक सामग्रीचे कम्प्रेशन मोर्टार आणि युनिटची तन्यता सामर्थ्य आहे तथापि अजूनही परिवर्तनशीलता आहे आणि नॉन युनिफॉर्मिटी फॅक्टर ही अशी एक गोष्ट आहे जी आपण बदललेल्या एका सोल्यूशनमध्ये विश्लेषणाने कॅप्चर करण्यास सक्षम नसतो तर ताणतणावाच्या दृष्टीने पाहणे उपयोगी आहे ताण ताण वक्र कोणत्या प्रकारच्या विश्लेषणात्मक फॉर्म्युलेशनमध्ये कोणत्या प्रकारचे दगडी बांधकामातील तणाव ताण वक्र बसते पुन्हा आम्ही कम्प्रेशनचे परीक्षण करीत आहोत आणि काही दशकांपूर्वी कॉम्प्रेशनच्या अभ्यासाच्या दृष्टीने हे ठोसपणापेक्षा फारसे वेगळे नाही आणि अभ्यास केला गेला होता आणि तरीही ते वैध आहेत कारण त्यांनी दगडी बांधकामातील ताणतणावाचा ताण घेण्याऐवजी संकुचन चांगले काम केले आहे तर 70's च्या दशकात पॉवेल हॉजकिन्सन टर्नसेक आणि कॅकोव्हिक ही दोन वैशिष्ट्यपूर्ण प्रारंभिक कामे आहेत जी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या विटांच्या कामात कोणत्या प्रकारचे ताणतणावाचा संबंध बनवतात याचा परीक्षण करण्याचा प्रयत्न करतात त्यांनी हे देखील तपासले की बाँडचे नमुने बदलल्यास आपल्याला फरक पडतो का आपण चेहर्याने भरलेल्या व्यक्तीकडे पहात असाल तर फरक पडेल का जर तुम्ही सपाट शहाणे संकुचित सामर्थ्याने पाहत असाल तर ते समतुल्य पद्धतीने तयार केलेल्या विटांनी बनविलेले प्रिझम विरूद्ध वीट आणि काठावर आहे तर वीट कामाच्या कॉन्फिगरेशन आणि दगडी बांधकाम युनिट्स आणि मोर्टारच्या प्रकारात अनेक पुनरावृत्ती केल्या तथापि ते वैशिष्ट्यपूर्ण ताण तणाव वक्र आहे आणि आपण एक विशिष्ट कल्पना पाहू शकता की ताण तणाव वक्र शक्य आहे कारण ते एका पॅराबोलिक आकृतीच्या जवळ आहे आणि येथे प्रमाणित प्रमाणानुसार σ ते σmax आणि ε ते εmax असे दर्शविले जाते नंतर परबोलाच्या आकाराशी जवळून संबंध जोडणे शक्य करते आणि आपल्याला डिझाइनच्या हेतूने ते वापरण्याची आवश्यकता असल्यास पॅराबोलाचे समीकरण अगदी दगडी बांधकामाच्या तणावाच्या ताणलेल्या वक्रांशी जुळते दगडी बांधकामाच्या ताणतणावाच्या घट्ट घटनेशी जुळणारे पॅराबोला हे देखील आपल्याला सांगते की जर आपणास प्रारंभिक टेंजेंटकडे पाहिले गेले तर लोखंडाच्या मॉड्यूलस आणि सेकंद मॉड्यूलसच्या शिखराच्या जवळ वर्णन केले गेले तर आम्हाला कळू द्या की दोन तृतीयांश किंवा तीन चतुर्थांश पीक आपल्याला प्रारंभिक लवचिक टेंगेंट मॉड्यूलस आणि सेकंट मॉड्यूलसमधील स्पर्शिका मॉड्यूलस म्हणून परिभाषित केलेल्या मॉडेलमध्ये एक महत्त्वपूर्ण फरक दिसेल आणि हे मुख्यतः आपल्याला सांगत आहे की सामग्री अगदी सुरुवातीस रेषात्मकता दर्शविते ओके तर त्याद्वारे मी घटकांकडे जाऊ म्हणून आम्ही मागील व्याख्यानात आणि आजच्या व्याख्यानात सुरुवातीस जे परीक्षण केले ते म्हणजे कॉम्प्रेशनमधील सामग्री म्हणून दगडी बांधकामाचे वर्तन आणि अभिव्यक्ती ही सामग्रीच्या सामर्थ्याचे प्रतिनिधित्व आहे परंतु आपल्याला भिंतीमध्ये समान सामर्थ्य मिळत नाही आणि कारण आपले इतर प्रभाव चित्रात आलेले आहेत म्हणून आम्ही आता दगडी बांधकामाच्या साहित्याच्या सामर्थ्यापासून पुढे कम्प्रेशनमधील दगडी बांधकामाच्या घटकाच्या ताकदीकडे आणि उदाहरणार्थ कॉम्प्रेशनमधील भिंतींच्या सामर्थ्यावर काय परिणाम होतो आणि आम्ही आपल्या अक्षीय भारांची विलक्षणता आहे का ते पुन्हा तपासू आपल्या संपीडनाची विक्षिप्तपणा आहे आपण दगडी बांधकामाच्या घटकाची ताकद शोधत असाल तर कोणत्या प्रकारचे प्रभाव पडतात आणि कोणत्या प्रकारचे प्रभाव विश्लेषणाने कॅप्चर करण्यास सक्षम असावे म्हणूनच जेव्हा आपण भिंती भिंतीची पातळपणा भिंतीची मूलभूत भूमिती यासारख्या रचनात्मक घटकांकडे पाहतो तेव्हा दुसरा ऑर्डर इफेक्ट प्रवृत्त करू शकतो आम्ही नुकतेच प्रथम ऑर्डर परिणाम पहात आहोत कारण संकुचित करण्याच्या सामर्थ्यावर पोहोचण्याचा संबंध आहे परंतु आपल्या भिंतीत दगडी बांधकामांची संकुचित शक्ती आपल्याला कधीही मिळणार नाही आणि म्हणूनच जर आपण भिंतीच्या संकुचित सामर्थ्याचा अंदाज लावला तर आपण दगडी बांधकामाची संकुचित शक्ती वापरू शकत नाही आणि मी भिंतच्या सामर्थ्यावर आलो असे म्हणू शकत नाही भूमितीतून येणाऱ्या इतर समस्यांमध्ये आपण घटक बनविण्याची आवश्यकता आहे आणि आम्ही त्यास दुसर्या क्रमांकाच्या परिणामासारखे गंभीरपणे संदर्भित करतो परंतु बर्याच पैलू आहेत ज्या दुसर्या ऑर्डर प्रभावांमध्ये योगदान देतात आणि त्यापैकी काही येथे सूचीबद्ध आहेत हे जवळजवळ विपुल आहे लोडिंगची एक विलक्षण गोष्ट असू शकते की भार भारित झाल्याने एक विलक्षणपणा आहे म्हणून जर विलक्षणपणा e असेल तर तुमच्याकडे आधीच भिंतीवर अभिनय आहे ज्याचा अर्थ असा आहे की तेथे एक घटक आहे जो फक्त गुरुत्वाकर्षण लोड आहे आणि त्या क्षणी भिंतीवर कार्य करतो तर यामुळेच क्रॉस सेक्शनमध्ये स्ट्रेस ग्रॅडीएंट आणि स्ट्रेन ग्रेडियंट होऊ शकते आणि अशा भिंतीची संकुचित ताकद जेव्हा आपण शुद्ध कॉन्सेन्ट्रिक अनैमिकल कम्प्रेशनचा विचार करीत असता तेव्हा तशीच होणार नाही म्हणून हे सर्वसाधारणपणे विलक्षणतेच्या जाडीच्या परिणामाच्या प्रमाणानुसार दर्शविले जाते आम्ही e t गुणोत्तरांबद्दल बोलतो आणि आपण ज्या e t गुणोत्तरांचे परीक्षण करीत आहात ते काय आहे हे समजून घेण्यात स्वारस्य आहे e t कुठे नाही क्रॉस सेक्शनच्या एकूण जाडीसंदर्भात बसा आपण मध्यम तिसर्याच्या e t बद्दल बोलत आहात किंवा आपण मध्यम तिसर्याच्या बाहेर असलेल्या e t विषयी बोलत आहात e t बरोबर किती गंभीर आहे आणि कोड आवडेल e t च्या भिन्न श्रेणींमध्ये द्वितीय क्रमांकाच्या परिणामासाठी अशा भिंतींवर संकुचित सामर्थ्याने आपण ज्या प्रकारे व्यवहार करता त्याचे वर्गीकरण करणे तर कमी et मध्यम पातळीचे et आणि उच्च पातळीचे et आणि et काय आहे यावर एक कॅप आपल्या डिझाइनचा प्रश्न आहे आणि et कोठे नाही हा प्रभाव कोठून आला आहे हे फक्त असे आहे की आपले सुपरइम्पेज्ड भार नेहमीच आपल्याकडे असलेल्या भिंतीसह एकाग्रपणे बसण्यासाठी डिझाइन केलेले नसते कारण बांधकामांच्या भूमितीमुळे स्वतः लोड ट्रान्सफरची एक विक्षिप्तपणाची कामगिरी असते तर आपल्याला विलक्षण गुणोत्तराची मर्यादा देणार्या कोडचा अर्थ असा आहे की आपल्याकडे बांधकाम तपशील असणे आवश्यक आहे जे सुनिश्चित करेल की विक्षिप्तपणा द्वारे प्रेरित केलेले सुपरइम्पोज्ड घटकांद्वारे लोड ट्रान्सफरची विलक्षणता कमी करावी लागेल तर हा दुसरा ऑर्डर इफेक्टचा एक महत्त्वाचा घटक आहे भिंत किती पातळ आहे हे निश्चितपणे निभावण्याची आणखी एक भूमिका आहे आता सामान्यत कोड उंची ते जाडी गुणोत्तर म्हणून येथे परिभाषित केले गेलेल्या पातळपणा प्रमाणानुसार मर्यादा लिहून देतात आम्ही किमान बाजूकडील परिमाण पहात आहोत तर आपण भिंतीची उंची भिंतीच्या जाडीपर्यंत घेता आणि पुन्हा पातळपणाचे प्रमाण काय असावे याची मर्यादा आहेत कारण बारीकपणा आणि विक्षिप्तपणा एकत्रितपणे दगडी बांधकामाच्या संकुचित सामर्थ्यात तडजोड करण्यास प्रवृत्त करते ओके तर आम्ही प्रथम लोडिंगची विक्षिप्तपणा आणि नंतर पातळपणा गुणोत्तरांचा प्रभाव तपासू आणि आपण असे पाहू शकता की बहुतेक कोड आपल्याला et आणि ht प्रभावांच्या संयोजनामुळे संकुचित ताकदीत घट देतात उदाहरणार्थ आयएस कोड आपल्याला एक टेबल देईल ज्यामध्ये एका अक्ष वर ht आहे तर दुसर्या अक्षांवर et आहे आणि आपण त्या वस्तुस्थितीवर काय आहात ज्यामुळे आपण संकुचित शक्ती कमी करू शकता कारण बारीकपणाचे प्रमाण वाढते आणि विक्षिप्तपणाच्या प्रमाणात वाढ होण्याचा अर्थ घटकाची स्वतःहून कमी आणि कमी प्रमाणात कमी होणारी शक्ती असेल आता इतर बाबींमध्ये ज्या भूमिकेची भूमिका निभावली जाते जे आपण बर्याचदा आपल्याकडे पुरेसे लक्ष देत नाही आपल्याकडे एक भिंत आहे आपल्याकडे सीमारेषा आहे जी वास्तविक सीमा अटी आहे जी बांधकाम तपशील आणि टाइपिंगमुळे उद्भवते आणि नंतर आमची गणिते आम्ही सीमांच्या अटींना बरोबर करतो आपण निश्चित करू शकता की यामध्ये निश्चित निश्चित सीमा स्थिती आहे वरच्या आणि खालच्या बाजूस आपण त्यास पिन पिन अट म्हणून आदर्श बनवू इच्छित असाल परंतु वास्तविकतेनुसार नेहमीच आदर्श परिस्थिती आपल्याला काय देतात हे नेहमीच नसते आता ज्याचा अर्थ असा आहे की एखादा विचलन होऊ शकतो आपण फिरता संयम आणि भाषांतर प्रतिबंधक आंशिक प्रतिबंध काय आहे याचा काही अंदाज बांधू शकता आपण त्या अर्धवट प्रतिबंधांचा अंदाज लावण्यास सक्षम होऊ शकता आणि त्या आंशिक प्रतिबंधांचा वापर प्रत्यक्षात येण्यासाठी सक्षम करू शकता लोड करण्याच्या विलक्षणपणामुळे किंवा बारीक होण्याच्या परिणामामुळे भिंतीवरील परिणाम तर ही जटिलतेची अतिरिक्त थर आहे जी निश्चितपणे येईल आणि म्हणूनच प्रथम सीमा स्थिती काय असावी त्याऐवजी योग्यरित्या कल्पना करण्यास सक्षम असणे आणि त्या आंशिक रोटेशनल ट्रान्सलेशन प्रतिबंधनांमुळे काय होऊ शकते याचा अंदाज घेण्यास सक्षम परिस्थितीतून काही फरक असल्यास पहायला हवे ही इतर बाब आहे जेव्हा आपण भिंती आणि मजले पहात आहात तेव्हा आणखी एक पैलू देखील आहे जेव्हा आपण संयुक्त रोटेशनच्या प्रमाणात परस्परसंवाद साधत असता तेव्हा आपल्याला खरोखर मजला आणि भिंतीची सापेक्ष कडकपणा यावर अवलंबून असते मजला परवानगी देत असलेली संयुक्त रोटेशन अशी एक गोष्ट आहे जी सीमारेषाची परिस्थिती बदलू शकते आणि भिंतीतच डिफ्लेक्शन बदलू शकते आणि अर्थातच भारांचे वितरण आता आम्ही एकल लोडबद्दल बोलत नाही आहोत आपल्यावर अनेक भार असू शकतात भिंतींच्या लांबीपेक्षा भिन्न असू शकतात आणि दगडी बांधकाम भिंतीच्या सामर्थ्याच्या अंदाजात काही विशिष्ट फरक आणू शकतो आणि एकत्रितपणे हे परिणाम P delta प्रभावांना संदर्भित भूमितीय सेकंड ऑर्डर इफेक्टमध्ये योगदान द्या तर आम्ही आता जे करत आहोत ते हे दगडी बांधकामाच्या भिंतीची ताकद कमी करण्यात दुसर्या क्रमांकाच्या भौमितीय प्रभावाची भूमिका काय आहे हे तपासून पाहत आहे आणि असे केल्यास आपल्याकडे गृहितकांच्या संचावर आधारित एक सरलीकृत विश्लेषणात्मक चौकट असू शकते अर्थातच सक्तीने विस्थापन संबंध दगडी बांधकाम भिंतीचाच P delta संबंधाचा अंदाज लावा म्हणून जर मला भूमिती आणि भौतिक सामर्थ्ये माहित असतील तर मी भूमितीसाठी अंदाज करू शकतो की दगडी बांधकामाच्या भिंतीची कॉम्प्रेशन करण्याची शक्ती कोणती आहे ते ठीक आहे तर आपण व्याख्यानाच्या या अर्ध्या भागाकडे पहात आहोत आम्ही या प्रक्रियेमध्ये आपण केलेली मूलभूत समज आपण जेव्हा भिंतीमध्ये वाकलेला असतो तेव्हा आपणास विक्षिप्तपणा दिसतो आणि त्या मुळे मुळात धक्का बसण्याची स्थिती उद्भवू शकते तर आम्ही एक ठिसूळ सामग्रीची दगडी बांधकामा भिंत किंवा दगडी बांधकाम स्तंभ पहात आहोत आणि लवचिक बकलिंगच्या अंतर्गत घटनेची तपासणी करतो आम्ही ज्या तपासणीसाठी जात आहोत त्या दृष्टीने आम्ही पिन केलेले टोके पाहत आहोत ज्याचा अर्थ टोकू फिरण्यास मोकळा आहे म्हणजे जेव्हा तुम्ही दगडी बांधकामाची भिंत बांधता तेव्हा तुम्ही मला विचारू शकता की शेवटी तुम्हाला पिनची परिस्थिती कशी येते भिंत परंतु सामान्यत काय होते आपल्याकडे भिंत बांधली गेलेली भिन्न सामग्री आहे इमारतीच्या संपूर्ण उंचीच्या संपूर्ण लांबीसाठी हे पुढे जाण्याचे काम वीटांचे काम नाही आपल्याकडे सामान्यत कॉंक्रिट स्लॅब आहे ज्या आपण एखाद्या मजल्यावरील मजल्याकडे पहात असाल तर एखाद्या विशिष्ट ठिकाणी येईल ओलसर प्रूफिंग कोर्स करा तर आपल्याकडे सामान्यपणे भिंतीच्या सीमेवर एक वेगळी सामग्री असते आणि कारण आपल्याकडे भिन्न सामग्रीचे थर्मल विस्तार गुणांक भिन्न असू शकतात आणि या दोन पृष्ठभागांदरम्यान क्रॅक निर्माण करण्यास ते पुरेसे आहे तर आपण असे मानून कार्य करू शकता की आपल्याकडे शीर्षस्थानी आणि तळाशी क्रॅक पृष्ठभाग आहेत ज्यामुळे काही रोटेशन होऊ शकते आणि म्हणूनच दोन टोकांनी पिन केल्याची अभियांत्रिकी मोजणी ऐवजी स्वीकार्य नाही म्हणून आम्ही एका भिंतीकडे पहात आहोत जी प्रारंभी थेट विक्षिप्त लोडिंगच्या अधीन आहे आणि या विलक्षण लोडिंगमुळे भिंतीमधील प्रतिकृतींचे परीक्षण करतो आणि पाहतो की त्या विक्षेपणामुळे वास्तविकपणे सामर्थ्य क्षमतेची तडजोड केली जात आहे का भिंतीच्या स्वतःच्या सामर्थ्याने म्हणूनच जर आपण ज्या भिंतीची तपासणी करीत आहोत ही भिंत असेल तर आमच्याकडे लोडिंगची एक विलक्षणता आहे P आणि आम्ही असे गृहीत धरतो की विक्षिप्तपणा वरच्या आणि खाली एकसारखे आहे विक्षिप्तपणा शीर्षस्थानी आणि तळाशी भिन्न असू शकते पुन्हा समर्थन अटींवर अवलंबून असते जर आपल्याकडे पूर्ण समर्थन असेल आणि काही विशिष्ट विक्षिप्तपणापणावर येणारी भार प्रतिक्रिया रिकामेपणाच्या आधारापेक्षा भिन्न असतील तर आपल्याकडे अव्वल विक्षिप्तपणा आणि खालच्या विलक्षणता भिन्न असतील आता भिंतीच्या विक्षेपणामुळे भिंतीच्या विक्षेपणामुळे भिंतीच्या लोड भागाच्या विलक्षणतेने प्रेरित केलेल्या क्षणामुळे क्रॅक होईल आणि भिंतीचा काही भाग क्रॅक ओके राहील तर तेथे भिंतीचा एक भाग असेल जो उंचीच्या बाजूने क्रॅकिंगमध्ये जाईल आणि आपण त्यास क्रॅक झोन असे म्हटले आहे हा क्रॅक झोन खरोखरच भार वाहून नेणाऱ्या कार्यात भाग घेणार नाही फक्त तणावग्रस्त भागात तणाव वाटपात सक्रियपणे भाग घेणारा फक्त एक अनक्रेक्ड झोन आहे तर आम्ही आमच्या प्रारंभिक व्याख्यानात आधी पाहिले आहे की जर भिंतीवर कार्य करणार्या बलाने निकालाच्या मध्यभागी तिसर्या भागाच्या आत स्थित ठेवले तर आपल्याला माहित आहे की संपूर्ण क्रॉस सेक्शन कम्प्रेशनमध्ये आहे परंतु ज्या क्षणी परिणामी बाहेरील बाहेर पडतो क्रॉस सेक्शनच्या मधल्या तृतीयांश आपल्याला तणाव येणे सुरू होते आणि जर सामग्री कमी किंवा कोणतीही तन्य शक्ती नसल्यास आपण भंगुर असलेल्या सामग्रीमध्ये क्रॅक होणे सुरू करू शकता तर या धारणा अंतर्गत हे शक्य आहे की त्या विक्षेपणासाठी आपण भिंतीच्या काही भागात क्रॅक करत आहात जर क्रॅकला भिंतीची संपूर्ण उंची क्रॅक करायची असेल तर याचा अर्थ असा आहे की भिंतीवर लक्षणीय प्रमाणात जोर लावला आहे जो क्रॉस सेक्शनच्या एक तृतीयांश बाहेर काम करीत आहे तर मुळात आपणास हिशोब असणे आवश्यक आहे की आपल्या हिशोबांच्या आधारे आपल्या भिंतीचा काही भाग भिंतीच्या भागावर क्रॅक झाला असावा कदाचित अन क्रॅक स्थितीत म्हणजे आतापर्यंत कार्य करण्यासाठी आपल्याकडे भिन्न क्रॉस सेक्शन आहेत भार संतुलन योग्य आहे तर आम्ही हे लक्षात ठेवू आणि भिंतीच्या स्वतःच भिन्न प्रतिरोधक विभागांमधील मूलभूत फरक म्हणून वापरू जेव्हा क्रॅक झोन जोरदार रेषेत पोहोचेल तेव्हा आपोआप भिंत अपयशी होण्याची अपेक्षा आहे आणि ते स्वतः कोसळण्याच्या क्षणी आहे ज्यास स्तंभच्या मध्य उंचीवर स्तंभ तयार करायचा आहे स्तंभातील मध्य उंचीच ते स्थान आहे जेथे आपण जास्तीत जास्त विस्थापन आणि क्रॅक विभागात जास्तीत जास्त क्रॅक होण्याची अपेक्षा करा तर समजा मध्यम उंचीवर क्रॉस सेक्शनची एक महत्त्वपूर्ण रक्कम क्रॅक झाली आहे आणि आता परिणामी कम्प्रेशन मुळात एका बिंदूतून जात आहे आणि जेव्हा ताण पातळी भौतिक दगडी बांधकामाच्या संकुचित सामर्थ्यावर पोहोचते तेव्हा आपणास चिरडणे येते आणि आपणास अपयश येते परंतु आता आम्ही मूळतः असे मानले आहे की मध्यम उंची विभाग पूर्णपणे क्रॅक झाला आहे परंतु जोर देण्याची ओळ एका बिंदूमधून जात आहे जी आता हिंज आहे आणि आम्ही विचार करीत आहोत की जवळजवळ दोन ब्लॉक्स हिंज स्वतः फिरण्यास सक्षम आहेत आणि अद्याप सुरू ठेवत आहेत त्यावर कार्य करणार्या विक्षिप्त अक्षीय भारांवर कार्य करणारे अक्षीय भार संतुलित करा आता जर तुम्ही त्या बाजूच्या भिंतीची तपासणी करत असाल तर उंचीच्या भागात काही भाग क्रॅक झाले आहेत आणि काही भाग बेबंद आहेत तर विकृती भिन्न असतील आणि म्हणूनच क्रॅक झोन आणि अनरेक्ड झोनसाठी आपण भिन्न भिन्न समीकरणे वापरली पाहिजे विक्षेपाच्या स्वरूपामुळेच उद्भवणार्या डिफ्लेक्शनचा अंदाज लावण्यास सक्षम व्हा तर आम्ही या बाजूकडे येऊ क्रॅक झोन आणि अनक्रॅकड झोनसाठी आपल्याला भिन्न भिन्न समीकरण विचारात घ्यावे लागेल आणि नंतर आपण भिन्न सीमा अटींसाठी ही समीकरणे सोडवू शकाल आणि लोड विक्षेपाचे वक्र मिळविण्यासाठी अभिव्यक्तीवर पोहोचाल लोड डिफ्लेक्शन वक्र प्रत्यक्षात आपल्याला सांगू शकतील की घटकांच्या कॉम्प्रेशनमध्ये किती सामर्थ्य होते ते स्वतः सामग्रीच्या संकुचित सामर्थ्यापेक्षा वेगळे आहे तर मग आपण हे पाहूया की आम्ही भिंतीच्या उभ्या लोड धारण क्षमतेची गणना करू इच्छित आहोत आणि ही अशी समजुती आहेत ज्या आपण सुरू करतो आम्ही लांबीची भिंत विचारात घेत आहोत l उंची h तो समाप्त पिन आहे आणि तो विक्षिप्त संक्षेप अधीन आमच्याकडे वर आणि खाली समान विलक्षणपणा आहे व्दारेक्षण दर्शविणारी विक्षिप्तपणा आणि येथे वर आणि खाली विक्षिप्तपणा समान आहेत तर आम्ही मुळात प्रथम ऑर्डरची विलक्षणता गृहित धरत आहोत आपण या समस्येस जरासे जटिल करू शकता आणि वेगळ्या आहेत आणि भिन्न भिन्न समीकरणांमुळे आपल्याला त्यास उत्तर द्यावे लागेल etop आणि ebottom सापेक्ष मूल्यांवर आधारित आपले डिफेक्शन भिन्न असणार आहेत आम्ही गृहित धरतो की सामग्रीत कोणतीही तन्यता योग्य नाही ज्याचा अर्थ असा आहे की क्रॉस सेक्शनच्या मध्यभागी तिसर्या तुलनेत आपण एका विलक्षणपणावर पोहोचता तेव्हा आपल्याला क्रॅकिंगची परिस्थिती मिळेल कारण शून्य ताणतणावाचा तणाव अत्यंत फायबरवर आला आहे आणि येथे एक मूलभूत धारणा जो आपण कम्प्रेशनमधील रेखीय तणाव नसलेल्या ताणतणावाच्या संबंधाने पुढे जाण्याचा आणि सुधारण्याचा एक बिंदू बनू शकता या विशिष्ट अभ्यास मध्ये आपण रेषात्मक लवचिक असल्याचे वर्तन आणि संक्षेपकडे पहात आहोत गोष्टी थोडी सोप्या ठेवण्यासाठी वजन कमी करण्याच्या तुलनेत स्वत चे वजन दुर्लक्षित केले जाते असे मानले जाते आणि हे एक सरलीकरण म्हणून देखील उपयुक्त ठरेल कारण आपण असे समजू शकता की समान लोड P सर्व विभागांवर कार्य करीत आहे जर आपण विचार केला तर वजनाचे वजन वरुन वरपासून खालपर्यंत बदलत जाईल तर हे पुन्हा एक सरलीकरण ठीक आहे तर आता आपल्याला असे समजणे आवश्यक आहे की आपण क्रॅक झोन आणि अन क्रॅक झोनची तपासणी करणे आवश्यक आहे आणि क्रॅक झोन आणि अनक्रॅकड झोनसाठी वेगळ्या अर्थाने अभिव्यक्ती विकसित करणे आवश्यक आहे तर मग आपण भिंतीच्या उंचीच्या बाजूचे एक विभाग तपासू आपण एक सामान्य क्रॉस विभाग पहा म्हणून जर विक्षिप्तपणा क्रॉस सेक्शनच्या मध्य तिसर्याच्या आत असेल तर आम्ही सेक्शन 1 1 कडे पहात आहोत जर मध्यभागी कॉन्ट्रॅक्शनमध्ये मध्य क्रॉस विभागातील संपूर्ण क्रॉस विभाग असतील तर तो स्वतः भिंतीचा अनक्रॅक केलेला प्रदेश आहे तथापि भिंतीच्या भागांमध्ये विशेषत भिंतीच्या मध्यभागी असलेल्या भागांमध्ये विक्षिप्तपणा आता क्रॉस सेक्शनच्या मधल्या तृतीयांश पलीकडे जात आहे आणि म्हणूनच आपल्यास क्रॅक स्थिती असेल तर विभाग 0 0 किंवा कलम 1 1 आणि 0 0 मधील इतर विभागांमध्ये क्रॅक होण्याची शक्यता असू शकते तर आपल्याला क्रॅक विभाग परिभाषित केले गेले आहेत आणि अनक्रॅक केलेले विभाग परिभाषित केले आहेत आणि आम्ही असे गृहित धरले जात आहे की क्रॅक केलेला झोन लोड समतोल स्वतःला भाग घेणार नाही आम्ही x च्या बाजूने विभाग पहात आहोत उंची x च्या बाजूने डेल्टा x हे आपण पहात असलेल्या कोणत्याही विशिष्ट विभागात x चे प्रतिबिंब आहे तर एकूण विलक्षणपणा आहे एकाचे भारनियमनने योगदान दिले आहे तर दुसर्याचे स्वतः भिंतीच्या विक्षेपणाने योगदान दिले आहे संपूर्ण विक्षिप्तपणा e' e Δ आणि आता आम्ही असे गृहित धरले आहे की भिंत विभागातील काही भाग क्रॅक होणार आहे आणि भाग अनक्रेक झाला आहे तर संकुचित झोनची रूंदी किती आहे हे पाहण्यास आम्हाला रस आहे कारण आपण समतोल समीकरणामध्ये केवळ कॉम्प्रेस्ड झोनची रूंदी वापरू शकता तर समरू नका की कॉम्प्रेस केलेले झोनची रुंदी c आहे आणि ती अनक्रॅकड झोन आणि क्रॅक झोनसाठी बदलते जर विक्षिप्तपणा मध्यभागी क्रॉस सेक्शनच्या एक तृतीयांश भागामध्ये असेल तर एकूण जाडी t कॉम्प्रेस झोन आहे तर जर विक्षिप्तपणा t 6 पेक्षा कमी किंवा त्या समान असेल तर c t बरोबर विक्षिप्तपणा जास्त असेल तर जर विक्षिप्तपणा t 6 पेक्षा जास्त असेल तर आपण नंतर C पेक्षा काय होणार आहे याचा अंदाज केला पाहिजे जे t पेक्षा कमी आहे आता क्रॅक भागासाठी आपण त्रिकोणाल वितरणाकडे पाहतो संकुचित झोनची रूंदी c आहे एकूण लांबी t आहे आणि विक्षिप्तपणापणा t 6 पेक्षा जास्त असल्यास क्रॅक झोनची ही रुंदी काय आहे याचा अंदाज बांधू इच्छित आहोत तर आम्ही त्रिकोणी वितरण पाहत आहोत आणि क्रॅक झोनची एकूण रुंदी त्रिकोणी वितरणावर आधारित असेल तर आम्ही दोन घटनांसाठी कॉम्प्रेशन झोनची रुंदी स्थापित केली आहे आता मी म्हटल्याप्रमाणे भिंत दोन क्रॅक आणि अनक्रॅक केलेल्या विभागांसाठी वेगळी वेगळी समीकरणे स्थापित करण्याची गरज आहे तर भिंतीच्या अनक्रेक्ड भागासाठी एकूण विक्षिप्तपणा म्हणजे लोड आणि त्या भागातील डिफ्लेक्शनची विलक्षणता तर आम्ही भिन्न समीकरण लिहू म्हणूनच प्रथम अभिव्यक्तीचे वेगळे अंतर आणि पुढे क्रॅक झालेल्या क्रॅक भागासाठी आपल्याकडे त्रिकोणी वितरण आहे असे आम्ही गृहित धरत आहोत की साहित्य रेषात्मक लवचिक राहते ते ताणांचे त्रिकोणी वितरण आहे आणि परिणामी प्रत्यक्षात जात आहे त्या त्रिकोणी वितरणाच्या एक तृतीयांशच्या सेन्ट्रॉइडवर काम करणे तर हे कॉम्पॅरेसीव्ह ताणच्या दृष्टीने लिहिलेले आहे आता अत्यंत फायबरमधील कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसला fc मानले जाते

आता क्रॉस सेक्शनमधील ताणतणावाच्या ज्ञानाची जाणीव केवळ सामग्रीच्या लवचिकतेच्या मॉड्यूलसद्वारे आणि तणाव रूंदी कॉम्प्रेस केलेल्या झोन आणि वक्रतेस ताणतणावाच्या रूपात परिभाषित केली जाते त्या भागाच्या वक्रतेच्या संदर्भात विभाग परिभाषित केला जाऊ शकतो कॉम्प्रेसच्या लांबीपेक्षा ताणण्याच्या बाबतीत तर आता वक्रता स्थापन झाल्यामुळे हे आवश्यक आहे कारण आपल्याला माहित आहे की क्रॅक केलेल्या झोनमध्ये वक्रता वेगळी होणार आहे आणि अनक्रॅकड झोनमध्ये वक्रता वेगळी होणार आहे म्हणून वक्रता क्रॅक झोनमध्ये आता वक्रताच्या दृष्टीनेच लिहिलेली आहे तर आम्ही एकूण विस्थापन विलक्षणपणा तसेच डेल्टा ω म्हणून परिभाषित केले तर वक्रतेच्या रूपात विस्थापनाचे दुसरे डेरिव्हेटिव्ह आता मागील स्लाइडमध्ये पाहिल्यानुसार वक्रतेचे अभिव्यक्ती आपल्याला उजवीकडे भिंतीच्या उजवीकडे असलेल्या क्रॅक क्षेत्राचे विभेदक समीकरण लिहून देण्यास मदत करेल

म्हणूनच दोन भिन्न समीकरणे उपलब्ध झाल्यामुळे आता आपण शक्ती विस्थापन संबंधात कार्य करू शकतो ही कठोर समस्या ही कठोर आहे कारण तुमची वक्रता वेगवेगळ्या विभागांमध्ये भिन्न असू शकते यासाठी काही सरलीकरण उपयुक्त ठरू शकते तर येथे काय केले आहे असे समजू की संपूर्ण उंचीसाठी भिंत क्रॅक झाली आहे हे निश्चितच एक गृहितक आहे संपूर्ण उंचीसाठी भिंत क्रॅक केलेली नाही परंतु हा एक पुराणमतवादी अंदाज असेल आणि हे मुळात भिंतीच्या संपूर्ण उंचीच्या बाजूने वक्रता समान ठेवण्यास मदत करते जे आपल्याला दिशेने कार्य करण्यास मदत करते परिस्थितीसाठीच एक बंद फॉर्म उपाय

त्या वक्रतेचे दुहेरी एकत्रिकरण आपल्याला विस्थापन देऊ शकते तर आता या विशिष्ट प्रकरणात आम्हाला माहित आहे की मध्यम उंचीचे विस्थापन जास्तीत जास्त आहे डेल्टा कमाल एक x वर आहे 0 च्या बरोबरीने आपण पाहिले की x हा मूळ भिंत मध्यभागी आहे आणि आम्ही ज्या अभिव्यक्तीसह आहोत वक्रतेसाठी विकसित केले आहे आम्ही विस्थापन भिन्न उंचीवर काय याचा अंदाज करू शकतो या प्रकरणातील सीमारेषा आपल्यास सर्व उंचीसाठी वक्रता असल्यास विस्थापनाचा उतार 0 असेल तर x 0 बरोबर असेल आणि भिंतीच्या उंचीच्या अर्ध्या भागाकडे पहात असेल आणि विस्थापन होईल 0 x हे बरोबरच h बाई 2 पर्यंत आहे तर आपल्यास सीमा अटी आहेत आणि आपण अभिव्यक्तीच्या दुहेरी समाकलनाद्वारे मध्य उंचीवर विस्थापन काय आहे यावर पोहोचू शकता तथापि हे वक्रता प्रोफाइल आपल्याला माहित नाही अशी एक गोष्ट आहे कारण क्रॅक करणे वेगवेगळ्या टप्प्यांवर भिन्न आहे जर आपण असे मानल्यास वक्रता प्रोफाइल संपूर्ण क्रॉस विभागात संपूर्ण आहे परंतु वास्तविकता ही आहे की हा अजूनही पुराणमतवादी अंदाज आहे आणि समस्येच्या अचूक निराकरणाच्या संदर्भात पुराणमतवादी आहे तर जर आपण वक्रता उंचीच्या स्थिरतेसह गृहीत धरली तर वक्रतेच्या अभिव्यक्तीतून वलयुक्तीच्या कोणत्याही सेक्शन प्लगवर व्हॅल्यूज सोडवतात आणि व्हॅल्यूज जोडता येतात आणि तुम्हाला P मध्ये अभिव्यक्ती मिळते तर या सोपीकरणासह आपण P मध्ये एक अभिव्यक्ती बाहेर काढण्यास सक्षम आहात आपल्याला लोड विस्थापनाची आवश्यकता आहे शेवटी आपल्याला लोड विस्थापन आवश्यक आहे भार स्वतःच्या विक्षिप्तपणाचा प्रभाव काढण्यास सक्षम होण्यासाठी तर तुम्हाला P मध्ये अभिव्यक्ती मिळेल त्या उंचावर वक्रता स्थिर असल्याचे गृहीत धरून या अभिव्यक्तीचे सुलभकरण केले आहे आणि आधी आम्ही P मध्ये fc साठी प्रत्यक्षात ते लिहिले आहे तर आपल्याकडे अक्षीय भार लिहिणे अश्या 2 पद्धती आहेत आम्ही एक वक्रता प्रोफाइल एकत्रिकरणातून काढले आहे आणि दुसरे एक जो कि धार कॉम्प्रेसिव्ह ताणच्या संदर्भात आधी लिहिले आहे म्हणून हे 2 अभिव्यक्ती आपण एकत्र करू शकता या 2 अभिव्यक्तींचा एकत्रित वापर डेल्टासाठी अभिव्यक्ती मिळविण्यासाठी मला 2 स्वतंत्र अभिव्यक्ती आवश्यक आहेत एक अक्षीय लोडसाठी आणि दुसरे मध्यम उंचीवर विस्थापनासाठी म्हणून आपण तिथे दिसणार्या अभिव्यक्तीतून येणार्या अटींचा वापर करा आणि अक्षीय भार काढलेले 2 मार्ग 2 वापरा आणि चतुष्पाद अभिव्यक्ती मिळवा आणि मध्यम उंचीच्या विस्थापन Δ0 साठी चतुष्कोणीय अभिव्यक्तीचे समाधान मिळवा तर आता आपल्यासाठी P आणि Δ0 साठी एक अभिव्यक्ती आहे आणि आम्ही एकत्र केल्यापासून आपण भिंत बाबतीत सक्तीने विस्थापन संबंध पाहण्यास सक्षम असाल म्हणून जर तुम्ही डेल्टासाठी P मध्ये परत आला नाही तर तुम्हाला P च्या बळासाठी अभिव्यक्ती मिळेल आणि मूलतः तुम्ही काय पाहू शकाल की हे fc मधील एक अभिव्यक्ती आहे ज्यामध्ये एज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आहे भिंतीची भूमिती आणि त्यात लवचिकता देखील आहे तर एज कॉम्प्रेशिव्ह तणावाच्या दिलेल्या मूल्यासाठी जर आपल्याला माहित असेल की एज कॉम्पेशिव्ह स्ट्रेस fc म्हणजे ताणतणाव आहे ज्यामुळे सामग्रीला जाणवत नाही तर जर fc मटेरियलची दिलेली संकुचित शक्तीसाठी सामग्रीची संकुचित शक्ती असेल तर त्या भिंतीचा भार वाहू शकतो हे आपण अंदाज करू शकता तर अंतिम अभिव्यक्तीमध्ये P fc चे कार्य म्हणून P आहे तर आपल्याला सामग्रीची संक्षिप्त शक्ती माहित आहे परंतु दुसर्या ऑर्डरच्या परिणामामुळे सामग्रीची संक्षिप्त सामर्थ्य भिंतची शक्ती नाही तर भिंतीची भूमिती जाणून घेणे आणि म्हणूनच आपण पाहू शकता की प्रतिमेमध्ये h t थेटपणे येते जी बारीक प्रभाव आहे आणि y ही विलक्षणता लक्षात घेते तर विक्षिप्तपणा प्रभाव विक्षिप्तपणा गुणोत्तर आणि सडपातळ प्रभाव एकत्रितपणे आच्छादन क्षमता भिंतीची स्वतःची कम्प्रेशन क्षमता कमी करते तर ही अभिव्यक्ती आणि डेल्टासाठी आधीची अभिव्यक्ती आपल्याला दगडी बांधकामाची संकुचित शक्ती लवचिकतेच्या भिंतीच्या जाडीची भिंत जाडीची उंची आणि लोडिंगची स्वतःची विक्षिप्तपणा जाणून बलपूर्वक विस्थापन संबंध काढण्यास मदत करू शकते तथापि आपण बंद फॉर्म सोल्यूशन पाहिल्यास आणि हे समीकरण प्रत्यक्षात केवळ y च्या विशिष्ट श्रेणी किंवा विक्षिप्तपणा प्रमाणांसाठी वैध आहे तर हा एक अभ्यास आहे जो की दगडी बांधकामाच्या भिंतीच्या संकुचित करण्याच्या क्षमतेकडे येण्याकडे लक्ष देत आहे दोन महत्त्वाचे परिणाम म्हणजे विलक्षण प्रमाण आणि भिंतीची बारीकता गुणोत्तर